सर्वांना नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स शिकत आहोत तर आधीच्या तासात आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्शन्स जसे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ऑब्लिक प्रोजेक्शन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन पहिले त्यातही सर्वात लोकप्रिय असे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन देखील पहिले तर आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स हे समांतर रेषांसह एक्सोनोमेट्रिक प्रोजेक्शनच्या अंतर्गत येतात आणि आयसोमेट्रिक प्रक्षेपणांची मुख्य संकल्पना अशी आहे की यापैकी एक पायाच्या दिशेने असेलेली आडवी बाजू ही दोन्ही बाजूंना 30 अंशांवर असेल आणि मुख्य अक्ष एकमेकांशी 120 अंशांचा कोन बनवेल आणि विशेषतः हेच उदाहरण वापरून आपण ही आयसोमेट्रिक बॉक्स पद्धत शिकू जिथे दृश्ये एका बॉक्समध्ये एम्बेड केली जातात आणि त्यांना फिरवण्याचा प्रयत्न केला जातो तर आता आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स पाहू तर पहिले उदाहरण घेऊ ज्यात पहिल्या कोनाचा वापर करून तीन वेगवेगळे व्ह्यूज पाहता येतील आपल्याकडे समोरच्या दृश्यासारखे काहीतरी आहे ज्यामध्ये काही विशिष्ट डायमेन्शन्स आहेत ज्यांची मांडणी पायऱ्यांसारखी आहे म्हणजे जवळपास 30 20 युनिट्स आणि त्याच्या उजव्या बाजूच्या व्ह्यू ची उंची 70 युनिट्स एवढी दिलेली आहे आणि वरील व्ह्यूस 50 20 आणि 20 युनिट्स दिलेले आहेत उर्वरित युनिट्स आपण इतर दृश्यांमधून मिळवू शकतो तर जर ही दृश्ये दिली गेलेली असतील तर आपण अंदाज लावू शकतो की एखाद्या वस्तूचे डायमेन्शन कसे असेल आणि विशेषत आयसोमेट्रिक प्रोजेक्शन पद्धतीचा वापर करून आपण त्या वस्तूचे रेखाचित्र काढू शकतो हीच वस्तूं 3 डायमेन्शन मधे कशी दिसेल यावर तुम्ही एक नजर टाकू शकता का तर आता ही वस्तू जिन्याच्या पायऱ्यांसारखी दिसते आहे तर जेव्हा आपण या पायऱ्यांकडे पाहत असतो तेव्हा आपण त्याचा समोरचा व्ह्यू पाहू शकतो तर या पायऱ्या आणि बॉक्स अशा प्रकारे या मार्गाने जात आहेत आणि हाच तो समोरचा व्ह्यू आहे ज्याची आपण चर्चा करत आहोत त्याचप्रमाणे वरील व्ह्यू आपण या ब्लॉकमध्ये कुठली वस्तू शकतो त्याचप्रमाणे हा तो ब्लॉक आहे आणि हा हा आहे आणि हा उजव्या बाजूचा व्ह्यू आहे जर तुम्ही यास उजव्या बाजूच्या डायमेन्शन्स मधून पाहत असू म्हणजे आपण इथून पाहण्याचा चा प्रयत्न करू तर हा भाग हा आहे हा हा भाग आहे आणि हा तो भाग आहे तर आता अशा प्रकारचे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन तयार करायचे असेल तर ते कसे काढायचे सर्वप्रथम आपणास काय करावे लागेल आपला समोरचा व्ह्यू बंद करून घ्या आता जे जे डायमेन्शन्स आपल्याला ऑब्जेक्ट बद्दल जास्तीत जास्त कल्पना देऊ शकतात त्यांची मदत घेऊन आपण ह्या आयसोमेट्रिक व्ह्यू ची रचना तयार करण्यास सुरवात करू तर समोरच्या व्ह्यू मध्ये पायऱ्या असलेली एक वस्तू आहे तर प्रथम आपल्याला ही संपूर्ण वस्तू एका आयतामध्ये बंद करावी लागेल तो आयत अशा प्रकारे दर्शविला आहे आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शनकरिता आपल्याला काय करावे लागेल तर सर्वप्रथम एक आडवी रेष काढा आणि त्या रेषेशी निगडित ३० अंशाचा कोन करणारी एक रेष काढा जी या निळ्या रेषेशी जुळणारी असली पाहिजे तर प्रथम त्या मार्गाने काढा आता बिंदू A B हे A B कडे पाठवा आता आपल्याला दिसत असलेली रेषांची लांबी समान आहे कारण या मुख्य अक्ष रेषा आहेत आणि आपण ज्यांची निवड करीत आहोत त्या रेषा मुख्य अक्षास समांतर आहेत तर इथे आयसोमेट्रिक व्ह्यू मधील AB आणि समोरच्या व्ह्यू मधील AB हे सारखेच आहेत आता B पासून एक उभी रेष काढा तिला आपण C असे म्हणू C ची लांबी आपणास उजव्या बाजूच्या व्ह्यू वरून मिळेल जी 70 युनिट्स एवढी दिलेली आहे तर B C ची जेवढी काही लांबी असेल तीच B C लांबी आपण काढू आता BC शी समांतर A पासून आणखी एक रेषा D काढा आणि C आणि D ला जोडा या बॉक्सवर 30 अंशांचा जो काही कोन बनलेला आहे बिंदू 1 C ते 1 मोजा आणि तो बिंदू 1 म्हणून प्रस्थापित करा त्याचप्रमाणे हा बिंदू 2 मोजा B पासून 2 पर्यंत B ते 2 बिंदू जे काही असेल तिथे B 2 बिंदू प्रस्थापित करा त्याचप्रमाणे B वरून तिसरा बिंदू शोधा तर कुठेतरी तिसरा बिंदू प्रस्थापित करा तर येथे आपल्याकडे 3 आहे येथे आपल्याकडे 2 आहे आता या 3 बिंदूमधून जाणारी एक उभी रेष काढा आणि त्याचप्रमाणे बिंदू 2 वरून A B ला समांतर असलेली एक रेषा काढा तर जिथे जिथे ते छेदत असेल तिथे तिथे त्या रेषा जोडा म्हणजे आपल्याला हा एक ब्लॉक मिळेल तर C च्या इथे 1 ला प्रस्थापित करा आणि एक परपेंडीक्युलर रेष काढा 2 वरून A B ला समांतर आणखी एक रेषा काढा जेणेकरून ती येथे छेदेल त्याचप्रमाणे ती इथे देखील छेदत आहे 3 पासून उभ्या दिशेने एक परपेंडीक्युलर रेष काढा जी इथे छेदेल म्हणजे 3 ते B पासून या बिंदूवर छेदणार आहे या लांबीला मोजा याला चौथा बिंदू असे म्हणू तर मला इथे हे आकडे लिहू देत आयसोमेट्रिक मधील 3 B हे ह्या समोरील व्ह्यू च्या 3 B शी समान आहेत त्याचप्रमाणे आयसोमेट्रिक व्ह्यूमधील 4 B हे समोरच्या व्ह्यूमधील 4 B किंवा B 4 च्या बरोबरीचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला या प्रत्येक बिंदूचा मागोवा घ्यावा लागेल जेणेकरून आपण त्यास एका रांगेत जोडण्याच्या स्थितीत असू आणि अशाच प्रकारे आपण समोरच्या संपूर्ण व्ह्यू चे आयसोमेट्रिक प्रोजेक्शनमध्ये रूपांतरण करत असतो एकदा का हे पूर्ण झाले की आपण उजव्या बाजूच्या व्ह्यू ची निवड करू तर उजव्या दिशेने आपण अशा पद्धतीने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू तर आधीच हा एक आयत आहे ह्या आयताचे 30 अंशात कोन केलेल्या रेषेवर स्थानांतरन करा पुन्हा ही ३० अंशात कोन केलेली रेषा आहे या बिंदूला आपण A असे नाव देऊ आणि या बिंदूला आपण B असे नाव देऊ जेव्हा आपण ह्या बिंदू कडे आणि B कडे पाहत असतो तेव्हा ते एकरूप असल्याचा भास होतो तर याला आपण बी प्राईम असे म्हणू तर बी प्राइम वापरून उजव्या बाजूच्या व्ह्यू मध्ये आपल्याकडे कितीही लांबी असली तरी प्रथम आपल्याला तीचे स्थानांतरण करावे लागेल हा आयत इथे पूर्ण करा आणि या रेषेची लांबी मोजा त्याचप्रमाणे त्या रेषेची देखील लांबी मोजा तर आता त्या ठिकाणी याला समांतर अशा दोन रेषा काढा या बिंदूला E असे म्हणूया तर हा B प्राइम आणि हा E प्राइम आहे तर B प्राइम E प्राइमची लांबी कितीही असली तरी ती B E शी समान आहे आणि अशा प्रकारे ह्या आयताची रचना करा या ओळींसह एकदा ते पूर्ण झाल्यावर या बॉक्सची वरची बाजू तयार करण्यासाठी आपण इतर वरील व्ह्यू वापरू शकतो तर आता आपण वरील व्ह्यू पाहू म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे अशा प्रकारचे ब्लॉक्स आहेत ह्या संपूर्ण गोष्टीचे आयसोमेट्रिक ऍक्सिस वर स्थानांतरण करा आता हा बिंदू वरच्या बाजूला येतो आपण त्याच्या वरच्या बाजूने पाहत आहोत तर हे बिंदू आहेत जे आपण पाहणार आहोत ते बिंदू आपल्या पूर्वीच्या P या बिंदूशी जुळणारे आहेत तर येथे B आणि B डबल प्राइम हे वरच्या बाजूने एकमेकांशी जुळतात आणि म्हणून त्या संदर्भात एक आयत काढा आपल्याला हा आयत या रेषांच्या समांतर वळवावा लागेल म्हणून काहीही असो ही सुरुवातीची रेषा आपल्या समांतर आहे की आपल्याला ती काढायची आहे त्याचप्रमाणे या रेषेच्या समांतर आपल्याला ही रेखा काढायची आहे मुळातच वरच्या बाजूस जर मी एक आयत पूर्ण करणार असलो तर जी रेषा मिळेल ती रेषा याच्याशी समांतर असेल किंवा या रेषेला समांतर असेल अशा प्रकारे आपल्याला या आयताची जोडणी करायची असतॆ एकदा का हे पूर्ण झाले की आमच्याकडे हा एक बॉक्स आहे म्हणजे एक आयताकृती बॉक्स आहे जिथे या लांबी इकडून इकडे पाठवल्या गेलेल्या आहेत आता हे सर्व व्ह्यू मधून आलेले असल्यामुळे ही ओळ एकसारखी आहे तर आता आपण वरून खाली जाणाऱ्या उभ्या रेषेला एक समांतर रेषा काढू तर आता या उपायाकडे लक्ष देऊ तर याच त्या ओळी आहेत ज्या आपण वरती पाहिल्या होत्या तर ही एक रेष आणि ही एक रेष या एकमेकांशी जुळत आहेत तर आता याचा एक आयत पूर्ण करु एकदा का ते पूर्ण झाले की आपल्याला ही एक रेष मिळेल जी या रेषेशी जुळणारी असेल त्याचप्रमाणे आपल्याकडे ही लांबी या मुख्य ऍक्सिस शी समांतर आहे व त्याची आपण जोडणी करू म्हणजे हे आणि हे यांची आपण जोडणी करू आणि हे पूर्ण झाले आता आपण या दोन ओळी निवडू आणि त्याची अशा पद्धतीने रचना करू की हे रेष ह्या रेषेशी जुळत असेल एकदा हे पूर्ण झाले की आपण ह्या रेषा संपवू आणि हा आयत काढून टाकू तर या पद्धतीचा अवलंब करून आपण दिलेल्या प्रोजेक्शन्स च्या आयसोमेट्रिक व्ह्यूज ची रचना करू शकतो तर आयसोमेट्रिक व्ह्यूज ना समजून घेण्याकरिता आणखी एक उदाहरण घेऊ आपल्याकडे तीन व्ह्यूज दिले गेले आहेत ते म्हणजे समोरील व्ह्यू उजव्या बाजूचा व्ह्यू आणि वरील व्ह्यू ज्यांचे काही निश्चित डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स १ २ १० आणि पुढे अशा पद्धतीचे असतील तर इथे या ऐवजी आपण अक्षरांचा वापर करणार आहोत आणि या लांबीचा वापर करून आपल्याला एक बॉक्स काढायचा आहे चला तर मग पाहूया सर्वप्रथम जेव्हाही आपल्याकडे अशा प्रकारचे ऑब्जेक्ट्स असतील जसे एखाद्या बॉक्स ची रचना करण्याकरिता आयतासारख्या प्रबळ वैशिष्ट्ये असलेल्या ऑब्जेक्ट मुख्य ऍक्सिस सोबत वापर केला जातो आता समोरील व्ह्यू मध्ये आपल्याकडे A W ही लांबी आहे तर आपण जर या बिंदूपासून पाहत असू तर याला असे A B म्हणू तर ही लांबी A B म्हणजे W असेल तर सर्वप्रथम याचा संदर्भ घेऊन A पासून आपण ३० अंश कोनात एक आडवी रेष काढू आपण दोन रेषा काढू एकदा का या दोन रेषा काढल्या की त्यातील एक जिची W ही लांबी आहे आणि ती या रेषेशी जुळते आहे आणि इथे B 3 ही एक लांबी आहे जी आपण फक्त उजव्या बाजूच्या दृश्यातून पाहू शकतो याचा अर्थ या बिंदूपासून या बिंदूपर्यंत जी काही लांबी असेल ती आपल्याला काढायची आहे तर B ते 3 पर्यंत जे आपण वरील व्ह्यू मधून पाहणार आहोत तर जेव्हा आपण वरील व्ह्यू मधून पाहत असतो तेव्हा B 3 ही लांबी 2 ते 3 बिंदूंच्या दृष्टीने अगदी सहज सहजी दिसत असते तर ती लांबी D आहे तर D या लांबीचा वापर करून आपण सर्व प्रथम बिंदू 3 शोधून काढू एकदा ते B पासून हे पूर्ण झाले की एक परपेंडीक्युलर काढा आता बिंदू 3 देखील आपल्याला माहित झालेला आहे तर A पासून एक परपेंडीक्युलर काढा आता उजव्या बाजूच्या व्ह्यूकडून आपण तिची उभी उंची पाहू शकतो तर या ऑब्जेक्ट ची उभी उंची H आहे असे म्हणू म्हणून H लांबीने आपण हे बिंदू जोडू आणि त्यास बॉक्ससारखे जोडू जे नेहमीच मुख्य ऍक्सिस ला समांतर असतील येथे या कडा म्हणजेच मुख्य ऍक्सिस आहे आणि म्हणूनच मुख्य ऍक्सिस ला आपण घेऊ शकतो यांच्याकडे पाहताना आपणास हे निदर्शनास येते की या बाजूंच्या दरम्यान 120 अंश कोन तयार झालेला आहे एकदा का हा बॉक्स तयार झाला की आपण या लांबी समोरच्या व्ह्यू मधून तसेच उजव्या बाजूच्या व्ह्यू मधून देखील हस्तांतरित करू शकतो म्हणून आपण काय करू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या उजव्या बाजूच्या व्ह्यू ची निवड करू जे पायऱ्यांप्रमाणे दिसत आहे तर पायऱ्यांची बांधणी करण्याकरिता प्रत्येक रेष ही मुख्य ऍक्सिस ला समांतर असणारी असलीच पाहिजे तर ही रेषा समांतर आहे म्हणजेच आता ही रेषा दुसर्या मुख्य ऍक्सिस शी समांतर आहे तर मग आता पुढे आपल्याला या बिंदूपासून या बिंदूपर्यंत योग्य लांबी हस्तांतरित करावी लागेल जी बिंदू ३ पासून ते या बिंदू पर्यंत असेल त्याचप्रमाणे इथून इथपर्यंत ती लांबी जी काही असेल ती लांबी आपल्याला येथे हस्तांतरित करायची आहे आणि या सादरीकरणावरून आपल्याला ही लांबी कळेल तर इथून जोडणी करण्यासाठी एक परपेंडीक्युलर टाकावा लागेल म्हणजे आपण या रेषांद्वारे जोडणी करण्याच्या स्थितीत असू त्याचप्रमाणे आपण ही लांबी इतर प्रतलांवर देखील हस्तांतरित करू समोरच्या व्ह्यूमधून एक शक्यता आहे ती म्हणजे आपण पाहू शकतो इथे ब्लॉकसारखे काहीतरी आहे जे काल्पनिक आहे म्हणून आपण याची जोडणी करू शकतो वरील व्ह्यू मधून आपण पाहू शकतो की हा भाग उपलब्ध आहे आणि इथे आपण पाहू शकतो हे पायऱ्यांचे भाग आहेत त्याचप्रमाणे समोरच्या व्ह्यू मध्ये आपल्याकडे ते भाग आहेत त्याचप्रमाणे समोरच्या व्ह्यूमधून आपल्याकडे हे भाग आहेत अशा प्रकारे आपण आपले आयसोमेट्रिक रेखाचित्र तयार करू शकतो म्हणून सर्व प्रथम एखाद्याने दृश्ये काळजीपूर्वक पाहिली पाहिजेत ही दृश्ये मुख्य प्रतलांवर आहेत आणि ही ती मुख्य प्रतले आहेत उदाहरणार्थ आमच्यासाठी ते प्रोजेक्शन काढा एकदा का ही प्रतले उपलब्ध झाली की लांबी या भूमितीवर हस्तांतरित करा त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही वरिल व्ह्यू मधून ते पहात असाल तेव्हा या रेषा काढा जेणेकरून आपण संपूर्ण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मिळवण्याच्या स्थितीत असू जेव्हा आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स बद्दल शिकत असतो तेव्हा आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे आयसोमेट्रिक सादरीकरण आणि व्ह्यू तयार करणे किती सोपे असते परंतु या आयसोमेट्रिक रेखाचित्रांमागील मूलभूत संकल्पना म्हणजे सर्व प्रथम या मुख्य ऍक्सिस तसेच प्रमुख प्रतल ओळखणेआणि या प्रत्येक व्ह्यूमधील लांबीला या प्रमुख प्रतलावर योग्यरित्या हस्तांतरित करणे आपणास ज्ञात असलेल्या दृष्टिकोनाद्वारे आपण रेषा काढून टाकू आणि ऑब्जेक्ट मिळवू एकदा का हे तयार झाले की ते व्ह्यू सोबत जुळत आहे की नाही ह्याची पुन्हा पडताळणी करावी लागेल आता आणखी एक उदाहरण घेऊ येथे आपल्याकडे एक ब्लॉक आणि सिलेंडर्स आहेत म्हणजे सिलेंडरसारखे काहीतरी आहे आणि तेथे एक ब्लॉक आहे तो ब्लॉक आपण वरच्या व्ह्यू मध्ये पाहू शकतो ते आयताकृती ब्लॉकसारखे काहीतरी आहे तसेच तेथे एक वर्तुळ आहे सर्व प्रथम कमी अधिक प्रमाणात ज्ञात अशी कल्पना करूया आपण जे रेखाटत आहोत ते चित्र जरी एख्याद्या जाड ब्लॉक सारखे दिसत असेल तरी तो आयसोमेट्रिक व्ह्यू नाही तो फक्त काल्पनिक हेतूसाठी तयार केला गेलेला एक बॉक्स आहे आणि इथे एक गोलाकार प्रकारची वस्तू हे जी संपूर्ण दांड्या पर्यंत जात आहे आणि याच कारणामुळे इथे गोलाकार वस्तूसारखे काहीतरी असले पाहिजे आणि ते ह्या मार्गाने बाहेर आले पाहिजे आता अशा प्रकारची ज्ञात रेखांकन पद्धत खूप उपयुक्त आहे एकदा का ती पूर्ण झाली की आपण 30 अंश कोनात रेष काढण्याच्या स्थितीत असू आणि पुढे जाऊन अतिशय पद्धतशीरपणे आपण हे आयसोमेट्रिक व्ह्यू तयार करू तर आम्ही हे सुरू करू इच्छितो समोरच्या व्ह्यू पासून जर मला सुरुवात करायची असेल तर A B युनिट्स एवढी लांबी आहे तर आडव्या रेषेने सुरुवात करु कुठेतरी 30 अंशाची रेषा तसेच आणखी एक 30 अंशाची रेषा काढा आणि आता A B ही लांबी हस्तांतरित करा आता B पासून 10 युनिट्स एवढा एक परपेंडीक्युलर काढा आता याला C असे म्हणू C ते D हे आपल्या A B रेषेशी समांतर आहे आणि म्हणूनच C ला D ची लांबी हस्तांतरित करु जी येथे 50 युनिट्स एवढी आहे एकदा ते पूर्ण झाले की आपण याचे आयतामध्ये रूपांतरण करू शकतो ज्याचे 50 डायमेन्शन्स आहेत येथे आणखी एक परपेंडीक्युलर काढा आणि हे रेखाटन असल्याकारणामुळे सर्वप्रथम आपणास एका समभुज चौकोनाची रचना करावी लागेल एकदा हे पूर्ण झाले की केंद्राला अनुसरून आपल्याकडे हे वर्तुळ आहे मागील तासात आपण या वर्तुळाचे एकाच व्ह्यू मध्ये आयसोमेट्रिक पद्धतीने लंबवर्तुळात रूपांतर कसे करायचे ते शिकलो आहोत तर त्याचप्रमाणे सर्व प्रथम आपल्याला त्या वर्तुळाची रचना लंबवर्तुळामध्ये करावी लागेल जेणेकरून त्या आयताकृती ब्लॉकवर हे लंबवर्तुळ असेल एकदा ते पूर्ण झाल्यावर आपल्याला या सिलेंडरला स्पर्श करण्याऱ्या टँजेन्ट काढाव्या लागतील वरच्या व्ह्यू मधून जेव्हा आपण ३० अंशात पाहत असतो तेव्हा हे वर्तुळ आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये असते तसेच ते या लंबवर्तुळास समांतर देखील असते तसेच याची रचना करताना याची उंची 30 अशी ठेवावी लागेल तर एकदा आपण हे लंबवर्तुळ तयार केले की आपल्याला काय करायचे आहे तर ते म्हणजे आपल्याला ह्या सर्वात पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू माहित आहे तिथून आपण 30 युनिट्सने पुढे जाऊन या लंबवर्तुळात आणखी एक वर्तुळ तयार करू एकदा ते पूर्ण झाल्यावर या रेषा जोडून घ्या कारण आयसोमेट्रिक व्ह्यू च्या बाबतीत लपलेली रेषा दिसत काम नयेत आणि म्हणूनच त्या लपलेल्या रेषा काढून टाकू आयसोमेट्रिक व्ह्यूच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे जर ती वर्तुळातून येत असलेली लंबवर्तुळ या प्रकारची गोष्ट असेल तर आपणास तो ऍक्सिस दाखवावा लागेल अन्यथा मागच्या बाजूला असलेली कोणतीही गोष्ट आपण लपवलेल्या रेषांनी दाखवू शकत नाही आता पिरॅमिडचे शेवटचे उदाहरण पाहू तर सर्व प्रथम समोरचा व्ह्यू तसेच वरील व्ह्यू या व्ह्यूज चे समोरचे काळजीपूर्वक निरीक्षण करा वरच्या व्ह्यू मध्ये आपण पाहू शकतो की ऑब्जेक्टला हा अशा प्रकारचा आकार आहे समोरच्या व्ह्यू मध्ये आपल्याकडे असा त्रिकोणी आकार आहे तर या दृश्यांचे बारकाईने निरीक्षण करून आपण कल्पना करू शकतो की ब्लॉक चा तळ हा कसा दिसत असेल तसेच ही झुकती गोष्ट आहे आणि त्यामुळे हे अशा मार्गाने जात असेल आणि हा व्ह्यू आपणास सांगू शकतो की याचा तळ हा सपाट असेल सर्व गोष्टी या एका बिंदूवर केंद्रित होत असल्यामुळे हा काहीसा असा दिसत असेल त्याचप्रमाणे येथे असे दिसते की वस्तू कशी दिसत असेल तर जर मी ते काढून टाकत असेल तर ही थ्री डायमेन्शल वस्तू कदाचित अशी दिसेल तर एकदा आपल्याला अशा प्रकारच्या व्ह्यू ची कल्पना स्पष्ट झाली की आपण पुढे जाऊ शकतो आणि पद्धतशीरपणे असे पिरॅमिड तयार करू शकतो तर पहिली पायरी म्हणजे आपल्याला नेहमीप्रमाणे 30 अंशात एक आडवी रेषा काढायची आहे जी या बॉक्सला सिस्टममध्ये आणताना एकत्र जुळून येते हा तोच आयताकृती बॉक्स आहे ज्याला आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये बदलायचे आहे तर आपल्याकडे हे काही 45 युनिट्स आहेत आणि ह्या 45 युनिट्स ने आपण बेसमेंट आयत तयार करु एकदा हे पूर्ण झाले की हा लहान आयत देखील हस्तांतरित करा जो तेथे नाही तर तो आयत हस्तांतरित करा म्हणजे आपण हे बिंदू ओळखू शकू एकदा का हे झाले की म्हणजे समभुज चौकोनाच्या आकारात चौकोन बसविला की आपल्याला H ही कडा मिळेल व आपल्याला H वरून एक परपेंडीक्युलर टाकावा लागेल तर तुम्ही येथे 120 अंश 120 अंश आणि 120 अंश पाहू शकता जे सिस्टिम चा प्रमुख ऍक्सिस म्हणून काम करतात तर एकदा आपण हस्तांतरित केले की आपल्याला 50 युनिट्स एवढी लांबी मिळते आणि ती तळापासून आहे तर एकदा तळ ठरविला गेला की त्या रेषेसोबत 50 युनिट्स या बिंदूवर आपल्याला त्याचा शिखर निर्देशित करता येईल त्याचप्रमाणे आपल्याला हे 20 युनिट्स या आयतावर हस्तांतरित करावे लागतील याचाच अर्थ 20 युनिट्स ला अनुसरून जो बिंदू मिळेल तो सर्वप्रथम आपल्याला शोधावा लागेल त्याचप्रमाणे त्या बिंदूच्या संदर्भात हा बिंदू 20 युनिट स्थानावर आहे तर त्या बिंदूला अनुसरून वीस युनिट्स इथे शोधू एकदा हे पूर्ण झाले की याना या रेघांनी जोडू आणि अशा प्रकारे आपण इथे ठेवू आणि सामान्यत फक्त या ऍक्सिस च्या लेबलांचा उल्लेख करण्यासाठीया 30 अंशांच्या रेषा जशाच्या तश्या सोडाव्या लागतील तर याच्याच सोबत आपण आपले सममितीय सादरीकरण पूर्ण करू आणि पुढील तासात आपण कॉम्प्युटर ग्राफिक्सबद्दल शिकू या आयसोमेट्रिक प्रोजेक्शनचे अधिक तपशील आपण प्रोफेसर धनंजय जोल्हे यांच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग या पुस्तकातून शिकू शकतो Thank you very much खूप खूप धन्यवाद